आम्ही करंट बफर किंवा कॉमन गेट ऍम्प्लिफायरचे स्मॉल सिग्नल पिक्चर काढले आहेत ते गेन एक असलेले करंट नियंत्रित करंट सोर्स आहे आता आम्ही सर्किट पूर्ण करण्यासाठी योग्य त्या बायजिंग व्यवस्थेमध्ये जोडू एमओएस ट्रान्झिस्टरचे गेट ग्राउंड केलेले आहे इनपुट सोर्स टर्मिनलशी जोडलेले आहे आऊटपुट ड्रेन मधून घेतले आहे आणि आता मी असे गृहित धरले आहे की त्या मार्गाने एक लोड रेसिस्टन्स जोडलेले आहे हे नक्कीच gmvgs आहे आता यासाठी कोणती बाईसिंग व्यवस्था योग्य आहे पूर्वीप्रमाणे सोर्स टर्मिनल ग्राउंडशी जोडलेला नाही आम्ही सोर्स फीडबॅक बायसिंग वापरतो सोर्स फीडबॅक बायसिंगमध्ये आम्ही सोर्स टर्मिनलशी करंट सोर्स कनेक्ट करतो आणि फक्त बायसिंगसाठी ड्रेन पुरवठा व्होल्टेज VDD ला जोडलेला असतो आणि व्होल्टेज डिव्हिडर R1 R2 सह गेट बायस करतो ज्याला VDD द्वारे पॉवर मिळतो आता या बायसिंग पिक्चरमध्ये आपल्याला हे सिग्नल पिक्चर एकत्र करावे लागेल तर सर्व प्रथम इनपुट सोर्सशी कनेक्ट केलेले आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे गृहित धरू की सिग्नल फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट मूल्यापेक्षा जास्त आहे त्यात डीसी समाविष्ट नाही म्हणून आम्ही कॅपेसिटरद्वारे त्याला जोडू शकतो असे गृहित धरू कि हे असे जोडले आहे आणि मग लोड ड्रेन आणि ग्राउंड दरम्यान जोडला जाणे आवश्यक आहे येथे ड्रेन VDD ला जोडलेला आहे याचा अर्थ ते इन्क्रिमेंटल पिक्चरमध्ये स्मॉल सिग्नल ग्राउंड किंवा इन्क्रिमेंटल ग्राउंडशी जोडलेले आहे हे त्यापासून काढून टाकले जावे लागेल आणि लोडशी कनेक्ट करावे लागेल आणि पुन्हा जर सिग्नल एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल तर आपण काय करू शकतो आपल्याजवळ इन्डक्टन्स L2 असू शकतो ज्याचे रियाक्टन्स लोड रेसिस्टन्सपेक्षा जास्त आहे आणि आम्ही लोड रेसिस्टन्सला एसी कपल्ड करू शकतो व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्ससह आम्ही वापरत असलेली ही तंतोतंत व्यवस्था आहे आता अर्थातच जर इंडक्टर्स खूप अवजड आहेत आणि आम्ही त्यांचा वापर करू शकत नाही तर आम्ही L2 ला काही रेझिस्टर RD सोबत बदलू शकतो आणि जर तुम्ही तसे केले तर करंटचा काही भाग RL मधून वाहू शकतो कारण तुम्ही RD अनिश्चित मोठा करू शकत नाही याचा अर्थ असा होतो की पुरवठा व्होल्टेज VDD खूपच मोठा बनविणे तर तो वाजवी नाही म्हणूनच आपणास या ड्रेन बायस रेझिस्टर RD आणि लोड RL दरम्यान करंट शेअर करणे एन्ड अप करावे लागेल परंतु त्याचे विश्लेषण कसे करावे हे आपल्याला माहिती आहे म्हणून मी त्या बारीकसारीक गोष्टीवर जाणार नाही आपण एकतर हा L2 वापरू शकता जो मोठा इन्डक्टन्स आहे तसे इन्डक्टन्स स्वतः मोठे आहे की नाही हे फ्रिक्वेन्सीवर देखील अवलंबून आहे याचे रियाक्टन्स RL पेक्षा कितीतरी जास्त असणे आवश्यक आहे जर आपण खूप उच्च फ्रिक्वेन्सीवर गेलात तर लहान इंडक्टन्सला उच्च रियाक्टन्स असते तर उच्च फ्रिक्वेन्सीच्या सर्किटमध्ये असे चित्र पाहणे सामान्य आहे कमी फ्रिक्वेन्सीच्या सर्किटमध्ये इंडक्टन्सचे आवश्यक मूल्य इतके मोठे होते की आपण ते वापरत नाही आणि बर्याच वेळा हा इन्डक्टन्स जो खूप मोठा आहे त्याला चोक म्हणून संबोधले जाते मूलभूतपणे यामधून कोणताही करंट वाहत नाही आपण विचार करू शकता कि तो करंटला चोक करतो जो स्मॉल सिग्नल ग्राउंडमध्ये जातो आणि तो सर्व लोड रेझिस्टरमध्ये जाऊ देतो आणि गेटला स्मॉल सिग्नल ग्राउंडशी जोडले जावे लागेल आणि जर आपण त्याकडे पाहिले तर ते R1 आणि R2 मार्गे ग्राउंडला जोडलेले आहे वास्तविक चित्र असे दिसते गेट टर्मिनल याद्वारे ग्राउंडशी जोडलेले आहे आतापर्यंत आम्ही असे गृहीत धरत आहोत की गेट करंट शून्य आहे म्हणून जर गेट शून्य असेल जरी आपल्याकडे गेट आणि ग्राउंड दरम्यान रेजिस्टन्स असेल तर ते शून्य व्होल्टवर असेल तर ते पुरेसे आहे परंतु हे निष्पन्न होते आणि आम्ही अद्याप या भागाचा अभ्यास केला नाही तेथे गेट आणि सोर्स यांच्यात एक कपॅसिटीन्स आहे गेट आणि सोर्स दरम्यान संदर्भित cgs एक कॅपेसिटन्स आहे म्हणूनच जर आपण त्यास अशाच प्रकारे कनेक्ट केले तर ते R1 आणि R2 मार्गे ग्राउंडशी जोडलेले आहे सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी गेट व्होल्टेज अगदी शून्य होणार नाही हे डीसी वाढीसाठी शून्य व्होल्टेजवर असेल परंतु सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी ते अगदी शून्यावर असू शकत नाही म्हणून आम्ही नेहमी एक कॅपेसिटर देखील जोडतो एक मोठा कॅपेसिटर मी त्याला गेट आणि ग्राउंड दरम्यान C3 म्हणतो जे गेट ग्राउंडशी जोडलेले आहे हे सुनिश्चित करते आता आम्ही या कॅपेसिटन्ससह ट्रान्झिस्टर मॉडेलचा अभ्यास केलेला नाही परंतु माझ्याकडून घ्या की कॉमन गेट एम्पलीफायरमध्ये आपण कॅपेसिटरला गेटपासून ग्राउंडपर्यंत जोडतो आणि हे किती असावे ते ट्रान्झिस्टरच्या cgs पेक्षा बरेच मोठे असले पाहिजे आणि ट्रान्झिस्टरचे cgs CoxWL चे ऑर्डर आहेत आपण एमओएस मॉडेलवरून Cox W आणि L या शब्दांशी परिचित आहात आता अर्थातच कारण आपण या गोष्टींचा अभ्यास केलेला नाही जोपर्यंत आमच्याशी संबंधित आहे आम्ही असे गृहित धरू की आम्ही नेहमीच खूप मोठे C3 कनेक्ट करू म्हणून हा बिंदू सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी ग्राउंडवर शॉर्ट केला जातो तर आता हे बाईजिंगसह संपूर्ण कॉमन गेट ऍम्प्लिफायर आहे आपण पाहू शकता की त्याचा आउटपुट भाग व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्ससाठी आपल्याकडे असलेल्यासारखेच आहे हे आश्चर्यकारक नाही व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्स आणि करंट नियंत्रित करंट सोर्स आउटपुट भाग समान आहेत म्हणून ते जवळजवळ समान दिसते आता मी पुन्हा सर्किट खाली ठेवतो मी हे अनंत म्हणून दर्शवितो म्हणजे ते इतके मोठे आहे की ते शॉर्ट सर्किट आहे आणि मी त्याऐवजी आता एक रेझिस्टर RD दर्शवितो आणि आपल्याकडे येथे आणखी एक RL असू शकते आता आम्ही या पॉईंटवर करंट सोर्स कनेक्ट केला आहे परंतु बर्याच वेळा लोकांना व्होल्टेजेससह ऑपरेट करणे आवडते म्हणूनच हा करंट नियंत्रित करंट सोर्स असला तरीही आम्ही रेसिस्टन्ससह व्होल्टेज सोर्स सिरीजमध्ये जोडतो तर Rs सह सिरीजमध्ये vi आहे आता नक्कीच आपल्याला माहिती आहे की त्यातील हा भाग त्या दिशेने करंट सोर्स viRs असणे समतुल्य आहे लक्षात ठेवा करंटची दिशा जी आपण येथे घेत आहो तो खालच्या दिशेने जात आहे तर जर माझ्याकडे अपर टर्मिनल पॉझिटिव्ह असेल तर ते वरच्या दिशेने रेसिस्टन्स Rs सह समांतर असेल तर हे पूर्वीसारखेच वागते आणि हे करंट येथे जवळजवळ viRs किंवा त्याऐवजी viRs च्या बरोबरीचे आहे कारण त्याची पोलॅरिटी उलट आहे या प्रकरणात येथे हे करंट io इनपुट करंटच्या समान होते परंतु इनपुट करंट खाली दिशेने निर्देशित करीत आहे म्हणून या प्रकरणात io viRs आणि जर आपण पुन्हा आउटपुट करंटऐवजी आउटपुट व्होल्टेज घेतला तर हे vo काय होईल ते -ioRD ।। RL असेल हे गृहित धरत आहो की C2 इतका मोठा आहे कि तो शॉर्ट सर्किट असेल वगैरे वगैरे जर तसे असेल तर आउटपुट व्होल्टेज व्होल्टेज सोर्ससह इनपुट viRD।।RLRs असेल तर आपण व्होल्टेज इनपुटसह त्याचा वापर करू शकतो अर्थात या प्रकरणात आपण पाहू शकता की गेन लोड रेसिस्टन्स आणि सोर्स रेसिस्टन्स या दोन्हीवर अवलंबून असते आपण व्होल्टेज इनपुट लागू केल्यामुळे आणि व्होल्टेज आउटपुट घेतल्यामुळे याचा अर्थ असा नाही की हा व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स आहे चांगल्या व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्समध्ये खूप कमी आउटपुट रेजिस्टन्स आणि खूप उच्च इनपुट रेजिस्टन्स देखील असावा येथे याच्या अगदी उलट आहे इनपुट रेजिस्टन्स खूप कमी आहे आणि आउटपुट रेजिस्टन्स खूप उच्च आहे म्हणूनच खरोखर हा करंट नियंत्रित करंट सोर्स आहे परंतु आपण त्यास रेजिस्टन्स असलेल्या सिरीजमध्ये व्होल्टेज सोर्ससह ऑपरेट करू शकतो आणि व्होल्टेजला आउटपुट म्हणून देखील विचारात घेऊ शकतो अशा परिस्थितीत गेन काही रेजिस्टन्सचा रेशो असेल जो अचूकपणे देखील सेट केला जाऊ शकतो आणि तो कधीकधी यासारखा वापरला जातो तर जेव्हा आपण हा कॉमन गेट एम्पलीफायर पाहतो तेव्हा आपण कधीकधी व्होल्टेज इनपुटसह पाहतो आणि याचा गेन एक असतो अर्थात हा अंदाजे गेन आहे आपण अचूक मूल्य वापरल्यास मी पुन्हा ट्रान्झिस्टरच्या rds ला वगळत केले आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे rds इतर गोष्टींच्या आऊटपुट रेझिस्टन्ससाठी महत्वाचे आहे ज्यामुळे तो छोटा बदल घडवून आणतो आणि दुसरे काही नाही आता आम्हाला माहित आहे की हे io viRs आहे परंतु ते खरोखर - viRsgmgmGs आहे तर ही संख्या एक च्या जवळ आहे परंतु अगदी एक नाही तर वास्तविक आउटपुट व्होल्टेज viRD।।RLRsgmgmGs असेल आणि हे gmRsgmRs1 असे देखील लिहिले जाऊ शकते म्हणून जोपर्यंत gmRs 1 असेल तोपर्यंत हे कमी होते जर gmRs 1 असेल तर ते कॉमन गेट ऍम्प्लिफायरबद्दल आहे हा गेन एक असलेला करंट नियंत्रित करंट सोर्स आहे आणि तो करंट बफर आहे तर हे काय करते ते एक पुअर करंट सोर्स घेते या करंट सोर्स जवळ रेसिस्टन्स Rs आहे आणि तो आपल्याला समान करंट देतो परंतु जास्त रेसिस्टन्ससह येथे पहात असता आपल्याला कळेल की रेसिस्टन्स gmRsrds rds Rs आहे या टर्म मुळे येथे दिसणारा रेसिस्टन्स Rs पेक्षा जास्त आहे तर तो आपल्याला बराच चांगला करंट सोर्स देतो आणि हे अगदी व्होल्टेज बफरसारखे आहे व्होल्टेज बफर उच्च सिरीजच्या रेसिस्टन्ससह व्होल्टेज सोर्स घेऊ शकतो आणि त्याला चांगले व्होल्टेज सोर्स बनवितो सारखेच व्होल्टेज परंतु बर्याच लहान आउटपुट रेसिस्टन्ससह तर हा करंट बफर समान हेतूने कार्य करतो आणि हा बर्याच प्रमाणात वापरल्या जाणारा बिल्डिंग ब्लॉक देखील आहे आता जोपर्यंत कॅपेसिटन्स व्हॅल्यूजचा संबंध पाहिला तर आम्ही आधीच या गोष्टींची गणना केली आहे म्हणून मी त्यातून जाणार नाही C2 ची व्हॅल्यू आम्ही बर्याच वेळा गणना केली आहे आपल्याला C2 शॉर्ट सर्किटसारखे हवे असल्यास आउटपुट व्होल्टेज शॉर्ट सर्किटद्वारे C2 बदलण्यासारखेच असेल तर C2 चे रियाक्टन्स RD RL परंतु आपणास ड्रेन व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज जवळजवळ समान हवे असल्यास C2 चे रियाक्टन्स स्वतःच RL पेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे आपण त्याची गणना C1 साठी करू शकता C1 चे रियाक्टन्स त्याच्या अक्रॉसपेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे जे Rs1gm आहे मी गृहित धरत आहो की आपण या गोष्टींची गणना करू शकता कारण या गोष्टींची आम्ही इतर संदर्भात गणना केली आहे म्हणून मी यावर पुन्हा जाणार नाही तर ते करंट नियंत्रित करंट सोर्स किंवा कॉमन गेट एम्पलीफायर पूर्ण करते पुन्हा कॉमन गेट एम्पलीफायर सामान्यत बेसिक बिल्डिंग ब्लॉक म्हणून सादर केला जातो आता आम्ही त्यास फीडबॅक नेटवर्क म्हणून विचार करू इच्छितो जे vgs योग्यरित्या समायोजित करुन आउटपुट करंटला इनपुट करंटच्या बरोबरीने येण्यास भाग पाडते